तर आत्ता आम्ही या विशिष्ट दुग्धशाळेच्या गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत आहोत तरयेथे माझ्याबरोबर या दुग्धशाळेतील एक कर्मचारी आहेत जे गुणवत्ता तपासणी कशी केली जाते हे सांगणार आहेत दुधाचे नमुने या लॅबमध्ये आणल्यानंतर मिळालेल्या दुधाची गुणवत्ता तपासली जाते तर ते कसे तपासले जाते कोणते पॅरामीटर्स तपासले जातात हे स्पष्ट केले जाईल तर मॅम कृपया या प्रयोगशाळेमध्ये आपण येथे काय करता हे स्पष्ट करता येईल का येथे असणाऱ्या प्रत्येकाला माझा नमस्कार मी प्रियंका राव आहे मी येथे प्रशिक्षण कनिष्ठ कार्यकारी म्हणून कार्यरत आहे तर मुळात ही लॅब कच्ची दुध घेणारी डॉक लॅब म्हणून ओळखली जाते जेथे आम्ही बल्क दुधाच्या टँकरद्वारे प्राप्त केलेले विविध नमुने तपासत असतो आम्ही सोसायटीतील लोकांकडून दूध संकलन करीत आहोत आणि ते येथे काही नमुने आणत आहेत तेथे फॅट एसएनएफसारखे भिन्न मापदंड आहेत आणि आम्ही येथे पाण्याची जोड मिठ किंवा साखर किंवा सुक्रोज सारख्या भेसळ देखील तपासत आहोत किंवा इतरही अनेक मापदंड आहेत आम्ही सोसायटीच्या सदस्यांशी थेट व्यवहार करत असल्याने ह्या पॅरामीटर्सची तपासणी करताना आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागते तर मग आम्ही आमच्या मशीनमधील विविध पॅरामीटर्स तुम्हाला दाखवतो एकदा का हे नमुने मिळाले की नंतर आम्ही हे नमुने येथे तपासतो हे आमचे एफडी 1 मशीन आहे आणि हे मशीन फॅट एसएनएफ प्रथिने दुग्धशर्करा टीएस एसिडीटी मीठ यासारखे काही मापदंड दर्शविते आणि ही भेसळ आहे जेव्हा आपण पुढे जाऊ तेथे भेसळ मापदंड आहेत तर आत्ता आम्ही या विशिष्ट डेअरीच्या प्रक्रिया आणि प्रक्रिया नियंत्रण कक्षामध्ये आहोत तर माझ्याबरोबर त्यांचे दोन अधिकारी आहेत माझ्या उजवीकडे श्री पटेल आहेत हे या विशिष्ट प्रयोगशाळेतील मुख्य प्रकल्प अभियंता आहेत आणि माझ्या डावीकडे या डेअरीचे मुख्य कार्यकारी अभियंता आहेत तर मी त्यांना या विशिष्ट प्रयोगशाळेविषयी आणि त्यांच्याकडे असलेल्या सुविधांबद्दल प्रक्रिया काय आहे काय केले जात आहे याबद्दल बोलण्याची विनंती करणार आहे सर्व तपशील सांगण्यासाठी तर सर मी तुम्हाला विनंती करते की हे कसे केले जात आहे याविषयी काही शब्द बोला होय हे दुध प्रक्रिया करणारे एकक आहे आमच्याकडे एक केंद्रीकृत दूध प्रक्रिया एकक आहे येथे आमच्याकडे नऊ प्रकल्प आहेत आणि ते दूध पाश्चरायझिंग करतात पाश्चरायझिंग म्हणजे दुधापासून सर्व जीवाणू किंवा रोगजनक काढून टाकणे आणि ते मानवी वापरासाठी सुरक्षित करणे संदर्भ वेळ 0336 येथे आम्ही प्रक्रिया करीत आहोत प्रक्रियेत आमच्याकडे गरम पाणी विभाग रेझोल्यूशन विभाग सारखे वेगवेगळे विभाग आहेत म्हणून हीटिंग विभागात आम्ही 278 डिग्री सेंटीग्रेडला दुध गरम करत आहोत ते सर्व जीवाणू काढून टाकते आणि ताबडतोब आम्ही ते 4 डिग्रीपेक्षा कमी तपमानाला दूध थंड करतो जे बॅक्टेरियाच्या वाढीस मर्यादित करते ठीक आहे त्यानंतर तर मग ते येथे कसे कार्यरत आहे तुमच्याकडे तेथे अनेक साधने आहेत होय आमच्याकडे नऊ प्रकल्प आहेत 9 प्रकल्प आहेत तर आपण स्पष्टीकरण देणार आहात होय हे साइटवर कसे केले जात आहे तर आता माझ्यासमवेत श्री पटेल आहेत जे या प्रकल्पाचे साधन अभियंता आहेत तर साहेब कृपया आपण या प्रकल्पामध्ये असलेल्या इन्स्ट्रुमेंटेशन सुविधेबद्दल स्पष्टीकरण देऊ शकता का हाय मी पीसी पटेल मी संपूर्ण डेअरी प्लांट्ससाठी इन्स्ट्रुमेंटेशन संबंधित सर्व कामकाज पहात आहे जर आपण या प्रकल्पाच्या विशिष्ट साधनांविषयी बोलत आहोत तर मूलभूतपणे वैयक्तिक तापमान नियंत्रित लुप प्रत्येकावर स्थापित केले आहेत आणि प्रत्येक पाश्चरायझरमध्ये तापमान लूपमध्ये हार्टले सेन्सर आय ते पी कन्व्हर्टर समाविष्ट असतात काही मायक्रोप्रोसेसर आधारित नियंत्रक आणि शेवटी तापमान नियंत्रित करण्यासाठी न्यूमॅटिक नियंत्रण झडप असतात व्यक्तींनी नियंत्रित लूप शिवाय प्रत्येक सायलोस पातळीवरील दुधाचे वास्तविक स्तर पाहण्यासाठी प्रत्येक दुधाच्या सायलोवर काही स्तरीय सेन्सर स्थापित केले जातात सेन्सर मुळात हायड्रोस्टॅटिक प्रकारचे स्थापित केलेले असतात आणि ते स्ट्रेन गेज तत्त्वांवर कार्य करतात तर तिथे असलेले इतर वेगळे सेन्सर काय आहेत फक्त लेवल सेन्सर नाही प्रत्येक आणि प्रत्येक स्तराचे सेन्सर हायड्रोस्टॅटिक प्रकारचे असतात हायड्रोस्टेटिक्स प्रकार यापूर्वी आम्ही इन्फ्रारेड प्रकारचे स्थापित केले होते परंतु तेथे दुधात फोमिंग झाल्यामुळे आम्हाला काही स्तरातील संवेदनांचा त्रास होत होता तर ह्या स्तर सेन्सर चा सेन्सॉर डेटा कुठेतरी कन्सोलद्वारे उपलब्ध आहे का व्यक्तींच्या नियंत्रणाची पातळी निर्देशकांसह स्थापित केली जातात तर या निर्देशकांद्वारे मुळात आपण पाहू शकता हो विखुरलेली वेगवेगळी साधने हो ठीक आहे तुमचा मी खूप आभारी आहे आभारी आहे आता आम्ही प्रक्रियेच्या विभागांच्या अलको रूम्समध्ये आहोत जिथे आपण हे पाहू शकता की दुधाची पातळी आणि दुधाच्या पातळीचे तापमान तपासण्यासाठी हायड्रोस्टॅटिक लेव्हल सेन्सर आणि तापमान सेन्सर दुधाच्या सायलोसवर कसे स्थापित केले जातात आरटीडी सेन्सर नावाचे तापमान सेन्सर आम्ही पाहू शकतो आणि हा हायड्रोस्टेटिक लेव्हल सेन्सर आहे जिथून आम्ही दुधाच्या सायलोमध्ये दुधाचे वास्तविक स्तर पाहण्यासाठी काही निर्देशकांकडे आउटपुट घेतो आम्ही दुध सिलो इंडिकेटर आणि तापमान निर्देशक कसे स्थापित करतो जिथे आपण पहिल्या पंक्तीच्या वरच्या बाजूस तीन स्तरीय निर्देशक स्थापित केलेले पाहू शकता प्रथम आपण 12 पाहू शकतो जेथे गुणाकार घटक हजारो आहेत तर सिलो एक क्रमांकात 12000 लिटर दूध आहे आणि दुसर्या रांगेत अनुक्रमे तपमानाचे काही संकेत आहेत आणि आता आपण दुधाच्या पाश्चरायझेशन प्रकल्पामध्ये आहोत तिथे आम्ही खूप गर्दी असलेला परिसर पाहू शकता तर मी जास्त जोरात बोलतो जेणेकरुन तुम्ही ऐकू शकाल हे येथे योग्य आहे आता हे मायक्रोप्रोसेसर बेस स्तरीय तापमान नियंत्रक आहेत आणि हे तापमान स्कॅनर आहे येथे आपण पाहू शकू अशा विशिष्ट दूध पाश्चरायझेरच्या तपमानाच्या विविध प्रकारांची संख्या पाहू शकतो आणि येथून डेटा आपल्या संगणकावर इथरनेट कनेक्शनद्वारे घेऊन जाऊ शकतो आता ही एक डायव्हर्टर वाल्व आहे डायव्हर्टर वाल्व्ह सक्रिय केले जाते जेव्हा विशिष्ट गरम तापमान सेट पॉइंट्सपेक्षा कमी होते तर हे असे होऊ शकते की ते रीसायकल क्षेत्रात येते हे न्यूमॅटिक झडप आहे न्यूमॅटिक झडपाद्वारे आम्ही नियंत्रकावरील नियत बिंदूनुसार तापमान नियंत्रित करू शकतो तर आत्ता आम्ही पावडर प्रोसेसिंग प्लांटमध्ये आहोत तर दुधापासून ते दुधाच्या भुकटीपर्यंत गोष्टी कशा केल्या जातात हे आपण पाहत आहोत की हे कसे केले जात आहे आणि येथे हा एक अतिशय अत्याधुनिक प्रकल्प आहे हा विशिष्ट दुग्धशाळा पावडर प्रक्रियेसाठी आहे म्हणून मी माझ्याकडे या प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री पारीक यांना बोलावले आहे श्री पारीक आम्हाला हे सांगू शकाल की दुधापासून दुधाच्या भुकटीपर्यंत प्रक्रिया कशी केली जाते मुळात दूध एक नाशवंत उत्पादन आहे जर आपल्याला जास्त काळ दूध ठेवायचे असेल तर आपण दुधाचे दूध पावडरमध्ये रुपांतर केले पाहिजे आपण बरोबर आहात उत्पादन करणारी चार वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने आहेत ही स्किम्ड पावडर आहे त्यामध्ये फॅट नसते ती कमी फॅट आहे आणखी एक म्हणजे संपूर्ण दुधाची पावडर जर आपण पावडर बनवला असेल तर ती आपल्याला दररोज थेट दूध देईल ठीक आहे दुसरे म्हणजे शिशुचे दुधाचे अन्न आणि चौथे म्हणजे डेअरी व्हाइटनर संदर्भ वेळ 1047 दुधाची पावडर तयार करण्याची प्रक्रिया ही अशी आहे आपल्याला दुधातील पाणी काढून टाकायचे आहे बरोबर जर आपण सतत आणि मोकळ्या हवेमध्ये उष्णता दिली तर उत्पादनांमधील विविध प्रथिने आणि इतर गोष्टी निरूपयोगी ठरतात तर अशा प्रकारचे दूध टिकवून ठेवणे योग्य आहे आम्ही बाष्पीभवन प्रकल्पांतर्गत दुधातील पाण्याचे बाष्पीभवन करीत आहोत बरोबर ते व्हॅक्यूम अंतर्गत आहे योग्य आहे स्टीमच्या मदतीने आम्ही कमी उकळत्या तापमानासं दुध गरम करतो ठीक आहे मग आणि तपमान किती आहे दुधाचे तापमान जास्तीत जास्त 72 डिग्री सेंटीग्रेड असते ठीक आहे आणि किमान 48 आहे बाष्पीभवन संयंत्रात आमच्यावर भिंन प्रभाव आहेत ठीक आहे तर मुळात 1 किलो वाफेचा वापर 1 किलो पाण्याच्या बाष्पीभवनासाठी होतो ठीक आहे परंतु एका प्रकल्पात आपले भिन्न प्रभाव असतात आपल्या कडे सहा भिन्न प्रकल्प आहेत आम्ही केवळ 150 gram ग्रॅम स्टीम वापरत आहोत ठीक आहे 1 किलो पाणी बाष्पीभवन करण्यासाठी ठीक आहे तर बाष्पीभवन संयंत्रात आम्ही पाण्याचे बाष्पीभवन केले आणि दुधाची घनता वाढवतो आणि स्प्रे कार्टमध्ये फवारणीमध्ये एकवटलेले दूध स्प्रे कार्टमध्ये आम्ही केंद्र प्रसारक अॅटॉमायझर डिस्कद्वारे फवारणी करीत आहोत ठीक आहे आणि गरम हवेच्या मदतीने गरम त्याचे तापमान सुमारे 175 ते 200 डिग्री सेंटीग्रेड आहे गरम हवेच्या मदतीने आम्ही दूध कोरडे करतो घट्ट दूध पावडर मध्ये त्यानंतर आम्ही ते थंड करतो आणि नंतर आम्ही विविध प्रकारच्या पॅकेटमध्ये पॅक करतो हे मूलभूत आहे तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रक्रिया नियंत्रण या विशिष्ट कक्षातूनच केले जाते हो ठीक आहे हे मूलभूत कन्सोल आहे आमच्याकडे एपीव्ही इन्व्हेंसीस डीसीएस आधारित प्रणाली आहे म्हणून आम्ही एका स्क्रीनमध्ये आहोत आम्ही आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पॅरामीटर्सचा सारांश करतो बरोबर आणि आम्ही तिथून नियंत्रित करतो धन्यवाद धन्यवाद तर ही डीसीएस मार्शेलिंग रॅक ही वितरित नियंत्रण प्रणाली आहे आणि येथे मी श्री पटेल यांना विनंती करतो की हे वेगवेगळे घटक काय आहेत याविषयी बोला म्हणून यापैकी काही महत्त्वाचे घटक जसे की प्रोसेसर फील्ड बस नोड बस जेव्हा आपण औद्योगिक संप्रेषण प्रणालीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण या गोष्टींचा अभ्यास केला होता तर त्या लेक्चरमध्ये फील्ड बस म्हणजे काय नोड बस म्हणजे काय याविषयी आपण आधीच शिकला आहात तर या गोष्टी येथे स्पष्ट केल्या जातील तर हे या संपूर्ण संयंत्रांवर कसे नियंत्रण ठेवते हे श्री पटेल आपल्याला समजावून सांगणार आहेत तर श्रीमान पटेल हे कसे कार्य करते ते कृपया सांगा हो तर आम्ही संपूर्ण डीसीए सिस्टमचे मार्शेलिंग कॅबिनेट वेळ १ 138 at येथे आहोत जिथे आपण डीसीए प्रणालीतील विविध प्रकारचे साधने ओळखू शकतो येथे आपण दोन नियंत्रण प्रोसेसर आहेत ते पाहू शकता एक प्रश्न आहे दोन कंट्रोल प्रोसेसर का स्थापित केले आहेत तर एक नियंत्रण प्रोसेसर अयशस्वी झाल्यास दुसर्याने संपूर्ण नियंत्रणे स्वयंचलितपणे घ्यावे तर हे मूलतः मूलभूतपणे फॉल्ट टॉलरेंस आहे हो आपण माहित असल्यास हो हो यापैकी एखादी गोष्ट अयशस्वी झाल्यास दुसरा प्रोसेसर त्यास ताब्यात घेईल स्वयंचलितपणे संक्रमण नियंत्रणे हस्तांतरित करणे संक्रमण आपोआप होईल हा हा ठीक आहे आणि ही नोड बस आहे आणि ही एक नोड बस म्हणजे कंट्रोल प्रोसेसर क्षेत्ररक्षण यंत्रांशी संवाद साधतात हे एपीएमचे भिन्न प्रकार आहेत एपीएममध्ये दोन भिन्न प्रकारची फील्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यामधून डीसीए सिस्टमकडे येणारी माहिती येते ठीक आहे एक अॅनालॉग इनपुट आणि एक म्हणजे डिजिटल इनपुट ठीक आहे ते निळे रंग एपीएम डिजिटल इनपुट दर्शवितात फील्ड मधून या आणि मेजंता रंगाचे रंग अॅनालॉग इनपुट दर्शवितात ठीक आहे हे डीसीए सिस्टमचे आर्किटेक्चर आहे तर एनालॉग तसेच डिजिटल इनपुट ही विशिष्ट प्रणालीमध्ये हाताळली जातात होय अप्रतिम धन्यवाद दुधाच्या पावडरचे उत्पादन दोन प्रक्रियेत विभागले जाते एक बाष्पीभवन आहे दुसरे म्हणजे स्प्रे ड्राइंग बाष्पीभवन प्रकल्पामध्ये भिन्न प्रभावात व्हॅक्यूम अंतर्गत दूध गरम करत आहे आणि बाष्पीभवन संयंत्रात दुधाचे प्रमाण 50 पर्यंत वाढते एका स्प्रे ड्रायरमध्ये 50 टक्के केंद्रित दुधावर फवारणी केली जाते आणि त्याच्या संपर्कात पाणी येत आहे हे 200 डिग्री सेंटीग्रेड तापमानात येत आहे आणि ते पावडर दुधाच्या भुकटीच्या स्वरूपात कोरडे खोलीत येते हे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये भरलेले आहे आम्ही 1 किलो पाउच आणि 500 ग्रॅम पाउचमध्ये पावडर पॅक करत आहोत हे आमचे अर्भक दूध आहे आणि ही आमची स्किम मिल्क पावडर आहे शिशु दुधाच्या अन्नाचे ब्रँड नेम अमूल स्प्रे आहे आणि स्किम मिल्क पावडर सागर एसएमबीचे आहे हा आमचा लोणी विभाग आहे आम्ही प्रक्रिया विभागासाठी मलई घेऊ क्रीमपासून बनवणार आहोत हा आमचा बटर विभाग आहे या विभागात आम्ही प्रक्रिया विभागासाठी मलई घेऊ आम्ही या बटरिंग उत्पादनातून सतत बटर बनवताना मलई घेऊ आम्ही दररोज 100 मेट्रिक टन उत्पादन घेऊ आणि या 25 टन पॅकमध्ये अमूल बटरमध्ये आणि पांढरा बटर मध्ये 75 टन उत्पादन पुनरुत्थानासाठी व्हाइट बटर आणि अमूल बटर विविध आकाराचे पॅकिंग 25 ग्रॅम 100 ग्रॅम 500 ग्रॅम किंवा 1 किलो पॅकिंग दररोज आम्ही १२०० सोसायट्यांतून सकाळी व संध्याकाळी 25 टक्के दूध संकलन करू 75 टक्के दूध बीएमसीमार्फत संकलित केले जाईल आज आपण अमूल लोणी सागर तूप गोडलेले कंडेन्स्ड दूध आणि मुख्यत पावडरसह आपले उत्पादन तयार करू अमूल स्प्रे स्किम मिल्क पावडर संपूर्ण दूध पावडर किंवा अमूल्य पावडर या किंवा आजपासून आम्ही मेहसाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी 350000 मीटर लिटर दुधाचे प्रदर्शन करू आज आपण 5 लाख लिटर दुधाचे दरिउदा व मानसरोवर प्रकल्प प्रदर्शित करू आता पहिल्या हंगामात आम्ही पावडर उत्पादन केंद्रासाठी 3 लीज प्लांट भाड्याने देऊ पूर्ण झाले तर सध्या आपण अमूल दूधसागर दुग्धशाळेमध्ये आहोत जे देशातील या विशिष्ट प्रदेशातील सर्वात मोठ्या दुग्धशाळेपैकी एक आहे हा मुळात गुजरातचा मेहसाणा जिल्हा आहे आणि म्हणूनच सकाळपासूनच आम्ही बरेच दूध येत असल्याचे पाहत आहोत ट्रकमध्ये भरून कंटेनरच्या रुपात लगतच्या गावातून येत आहेत तसेच बल्क दुधाने भरलेल्या ट्रकही येत आहेत या कंटेनरवर आधारित दूध आणि मोठ्या प्रमाणात दुधाच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतंत्रपणे केले जाते म्हणूनच आपण पाहिले आहे की हे कंटेनर शेजारच्या गावातून कसे आणले जातात आणि नंतर मूलत सुरुवातीला दुध कसे चाचणी केले जाते आणि गुणवत्ता प्रमाण इत्यादींच्या प्राथमिक चाचणीनंतर दुधाचे काय होते नंतर दूध पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाते आणि ही प्रक्रिया अत्यंत अत्याधुनिक यंत्रणेद्वारे होते आणि ही प्रणाली मोठ्या प्रमाणात उच्च मशीन आणि साधने असलेली स्वयंचलित प्रणाली आहे तर मुळात जे काही घडते ते म्हणजे पुष्कळ पाश्चरायझेशन नंतर दुधाच्या पॅकेट्सवर प्रक्रिया करणे आणि त्याप्रमाणे दुधाच्या पॅकेटिंगवर तसेच जे होते त्या विशिष्ट डेअरीची भिन्न उत्पादने आहेत तर लोणीच्या स्वरूपात उत्पादने नंतर लोणीचे पॅकेटिंग आणि वेगवेगळ्या पावडर दुधाचे पॅकेटिंग या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत तर हे कसे केले जाते ते आम्ही आपल्याला आता दर्शवित आहोत आणि आपल्याला दिसून येईल की दुधाच्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये या प्रक्रियेमध्ये बरीच अत्याधुनिक यंत्रणा गुंतलेली आहे म्हणून सुरुवातीला मी काय सांगत होतो तसे होते दूध कंटेनरच्या रूपात आणले जाते त्यानंतर काही प्रक्रिया होते तर ही प्रक्रिया कशी झाली हे मी तुम्हाला दाखवणार आहे